आता आपण शेवटच्या व्याख्यानात आहोत तर आज आपण आपल्या स्मृतीच्या साठ्यातून किती माहिती आठवतो हे लक्षात घेण्याऐवजी स्मृती मधून माहिती परत मिळवण्याच्या प्रयत्नातील अपयशावर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत आज विसरणे हेच प्रामुख्याने आपले लक्ष असेल लोक का विसरतात ते किती विसरतात आणि यासारखे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करू परंतु आपण काय का आणि किती प्रमाणत विसरतो हे पाहण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया एक गोष्ट म्हणजे विसरणे सोडले की आपण मानवी स्मृती प्रणालीसाठी ज्या गोष्टींची कल्पना करू शकता त्या सर्वात उपयुक्त गुणांपैकी एक आहे त्याकडे पाहण्याचा एक मार्ग अर्थातच असा होऊ शकतो मूलतः हा संदेश जो दीर्घकालीन स्मृतीवर हस्तांतरित केला गेला आहे विशिष्ट कारणास्तव आपण त्यास पुन्हा आठवु शकणार नाही ज्याचा परिणाम विसरण्यासारखा असतो परंतु याला स्पष्ट फायदे जोडलेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक वेदना आणि दुख ते काही वेळाने कमी होतात तुम्ही निश्चितच ही म्हण ऐकली असेल की वेळेकडे सर्व जखमांचे औषध असते म्हणजे जखमेसाठी वेळ काय करते तर वेळ मुळात तुम्हाला विसरून जाण्यात मदत करते आपण ज्याला भावनिक असुरक्षितता म्हणतो दुखाची तीव्रता हळूहळू कमी होते बरोबर विसरण्यामुळे देखील भूतकाळाच्या आठवणी उलटसुलट दर्शविल्या जाऊ शकतात म्हणून सत्य काहीतरी वेगळे असते आणि तुम्ही दुसरे काहीतरी सांगतात ठीक आहे जे वास्तविकतेपासून पूर्णपणे वेगळे असते परंतु या सर्व गोष्टी स्विकारताना आपल्याला विसरण्याचे मूल्य समजले पाहिजे आता विसरण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये एकतर वेगळी केली जातात किंवा ती जतन केली जाण्याची शक्यता असू शकते आत्ता आपण एक वस्तुस्थिती देखील सांगू की आपण बर्याच वेळा अनैच्छिकरित्या विसरतो आणि बर्याच वेळा विसरतो कारण आपल्याला ती गोष्ट विसरायची असते आता ज्या गोष्टी आपल्याशी अप्रासंगिक किंवा अंदाज लावण्या सारख्या गोष्टी असतात त्या एकतर नष्ट झालेल्या असतात किंवा त्या अशा प्रकारे संग्रहित केल्या जातात की त्या मूळ स्वरूपात सहजपणे येऊ शकत नाहीत आणि म्हणून जेव्हा आपण माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अशा काही चुका करतो आणि हेच ते असते ज्यास लोक आपण विसरतो आहोत असे समजतात या वेळी आपल्याला काय पाहिजे असते हे आपण सहजपणे आठवण्यास सक्षम होऊ शकत नाही म्हणूनच त्याला विसरणे असे म्हणतात अशा थेअरी च्या मालिका आहेत ज्यात लोक का विसरतात हे स्पष्ट करतात तर आपण प्रबळ थेअरी बद्दल बोलू जी विसरण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते पहिली आणि सर्वात महत्वाची थेअरी म्हणजे क्षय थेअरी होय आता मुळात क्षय थेअरी काय सांगते ते म्हणजे आपल्याला आठवते की आपण अशा एका वस्तुस्थिती बद्दल बोललो होतो की तेथे संकल्पना असतात संकल्पना ज्या माहितीच्या नॉड्स म्हणून लक्षात ठेवल्या जातात आणि मग या नॉड्समध्ये नेटवर्क असतात आता जेव्हा अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती केली जाते तेव्हा ही समान माहिती तुम्हाला त्यावेळी आणि नंतर दिली जाते ठीक आहे पुनरावृत्तीच्या सहाय्याने ते खूप मजबूत बनतात आता जेव्हा आपण काहीतरी शिकतो तेव्हा एखाद्या परिस्थितीचा विचार करतो तुम्ही ते आठवणीत ठेवतात परंतु नंतर तुम्हाला पुन्हा ते करण्याची संधी मिळाली नाही तर काय होईल जो सहाय्यक बंध निर्माण झालेला असतो तो कमकुवत होतो आणि बंधन जेवढे कमी होईल तेवढी माहिती विसरण्याची शक्यता अधिक असते म्हणजेच अशा सर्व घटनांमध्ये जेथे संबंध जुळवणारे बंध वेळेनुसार कमी होत जातात आणि कामे विसरणे हे वेळेनुसार एक कार्य होत असते म्हणून काही विशिष्ट कालावधीनंतर आपण अशी माहिती सहसा विसरत जातो यालाच क्षय थेअरी म्हणतात निघून गेलेली वेळ आपल्याला माहितीची पुनरावृत्ती करण्याची संधी देत नाही आणि म्हणूनच तयार झालेले बंध तयार झालेला स्मृतीचा अनुशेष हा अनुशेष आठवण्याइतपत कमकुवत होतो ही क्षय थेअरी आहे विसरण्याचे स्पष्टीकरण देणारी दुसरी मनोरंजक थेअरी म्हणजे हस्तक्षेप थेअरी होय आता हस्तक्षेप आपणास सहजपणे कळू शकेल दोन गोष्टी ज्या हस्तक्षेप करतात ज्यामुळे ओव्हरलॅप होतो आता हस्तक्षेप दोन प्रकारचा असू शकतो आपल्याला आठवते जेव्हा आपण शिकण्याच्या हस्तांतरणाविषयी बोलत होतो तेव्हा आपण असे देखील म्हटले होते की ज्या गोष्टी आपण पूर्वी शिकलेल्या आहेत त्या नवीन कार्य शिकण्यात व्यत्यय आणण्याची शक्यता असते ही एक शक्यता असते आणि दुसरी शक्यता अशी असते जेथे नवीन शिकलेल्या गोष्टी तुम्हाला कामे योग्यरित्या करू देत नाही हस्तक्षेप थेअरीच्या बाबतीतही अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवते दोन प्रकारचे हस्तक्षेप ते पूर्वगामी असू शकतात किंवा ते सक्रिय असू शकतात आता सक्रिय हस्तक्षेप ही अशी स्थिती असते जेथे नवीन शिकलेली माहिती पूर्वी संग्रहित माहिती पुनर्प्राप्त करण्यास अडथळा ठरते म्हणून मी भूतकाळात काहीतरी शिकलो आहे मी काहीतरी अगदी अलीकडेच शिकलो आहे आणि नवीन शिकलेल्या माहितीमुळे मला पूर्वी शिकलेली माहिती काय आहे हे आठवत नाही माझ्या आधीच्या दीर्घ काळातील साठवणुकीत माझ्याकडे असलेली माहिती जी मी पुन्हा आठवू शकत नाही किंवा काढू शकत नाही याचे कारण हस्तक्षेप होय जो नव्याने शिकलेल्या माहितीमुळे तयार झालेला असतो त्याला पूर्वलक्षी हस्तक्षेप म्हणतात याच्या उलट सक्रीय हस्तक्षेप असतो सक्रिय हस्तक्षेप म्हणजे पूर्वी शिकलेली माहिती जी नव्याने शिकलेल्या माहितीमध्ये हस्तक्षेप करते माझ्याकडे माझ्या साठवणुकीमध्ये आधीपासूनच काहीतरी आहे मी माझ्या दीर्घकालीन स्मृतीत आधीच काहीतरी संग्रहित केले आहे आता मी एक नवीन गोष्ट शिकतो मी ती लक्षात ठेवतो जेव्हा मी नवीन शिकलेली माहिती परत सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी काही प्रमाणात जुनीच माहिती आठवतो म्हणजे प्रत्यक्षात काय होते तर आधी लक्षात ठेवलेली माहिती जी नवीन माहितीच्या स्मरण शक्तीच्या प्रक्रियेत व्यत्यय आणते त्यास सक्रिय हस्तक्षेप असे म्हणतात आता हस्तक्षेप थिअरी असे सांगते की एकतर हस्तक्षेप सक्रिय किंवा पूर्वगामी असतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आपण इच्छित माहिती जी काढू इच्छित असतो ती माहिती आपण पुन्हा आठवू शकत नाही कारण जुन्या आणि नवीन दरम्यानच्या या स्पर्धेमुळे आपण माहिती परत आठवण्याच्या अचूकतेबाबत चुका करतो आणि म्हणूनच हे विसरण्याचा एक भाग असतो तिसरी थिअरी जी आपण दीर्घकालीन माहिती कशी संग्रहित करतो हे देखील स्पष्ट करते आपण चर्चा केली होती कि दीर्घकाळातील एक महत्वाची रणनीती म्हणजे माहितीचे योग्य संकेत देणे होय फाइलला चांगले नाव देणे जी तुम्हाला मदत करेल भविष्यात जेव्हा तुम्हाला ती शोधायची असेल तेव्हा शोधणे सोपे होते आता जर तेथे योग्य संकेत देण्यात अडचण असेल तर आणि त्यामुळेच तुम्ही अपुरे संकेत असल्यामुळे आपण माहिती पुन्हा मिळवण्यात सक्षम ठरत नाही नंतर यालाच संकेत आधारित विसरणे असे म्हणतात तुम्ही मुळात पुरेशे आवश्यक संकेत पुरविले नाहीत आणि या अपूर्णतेमुळे आपण माहिती पुन्हा आठवू शकत नाही हेच संकेत आधारित विसरणे असते म्हणजेच ही तिसरी थिअरी आहे जी आपण का विसरतो याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते आणि चौथी थिअरी स्मरण यंत्रणेच्या एकूण अपयशाविषयी चर्चा करतो स्टोरेज सिस्टमचे एकूण अपयश आता ही थिअरी मुळात माहितीच्या प्रक्रियेच्या दृष्टीकोनातून अभ्यास करतो हाच याचा हेतु आहे असे म्हटले जाते कि संवेदने पासून ते अल्प काळ ते दीर्घ काळापर्यंत स्मृती जात असते आणि हा दीर्घकाळ असतो जिथे माहिती संग्रहित केली जाते आता माहिती किती पुढे गेली आणि त्यातील किती वास्तविकता कायम ठेवली आहे ही एक महत्वाची गोष्ट असते म्हणून कुठेतरी आपण या थिअरीची प्रतिकात्मक क्रमाने कल्पना करू शकतो उदाहरणार्थ आपण पेन ड्राईव्ह जोडला आहे किंवा बाह्य ड्राईव्ह ठीक आहेत किंवा तुमच्या एसडी ड्राईव्ह मध्ये ही क्षमता असते उदाहरणार्थ त्याचा आकार एक टीबी आहे बरोबर आता बाह्य ड्राइव्ह केवळ एक टीबी पर्यंत माहिती संचयित करू शकतो ज्या क्षणी आपण त्या पातळीवर पोहचू तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून संकेत मिळू लागतील कि तुम्ही आता थोड्याच बाईटची साठवणूक करू शकतात कारण आपण या बाह्य स्टोरेज डिव्हाइसच्या पूर्ण वापरा पर्यंत पोहचलो आहोत म्हणजे माहिती विसरण्याची थिअरी ही वास्तविकता या वेगळ्या गृहीतकांवर मोठ्या प्रमाणावर भर देतो की आठवणीत ठेवली पाहिजे अशी माहिती एकंदरीत संपूर्ण क्षमतेवर अवलंबून असते आता आपण दीर्घकालीन साठवणुकीत चर्चा केलेली एक गोष्ट आठवा ती म्हणजे दीर्घकालीन स्मृती यंत्रणेची अंतिम क्षमता माहित नसते आपल्या सर्वाना फक्त इतकेच माहिती आहे की ती वैयक्तिक महत्वावर आधारित असते आणि इतर संबंधित माहितीवर आधारित बहुतेक गोष्टी आपल्याकडे टिकवून ठेवल्या जातात ठीक आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे की ती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ती माहिती आपण नेहमी आठवतो आपण नेहमीच ती आठवणीत ठेवतो आणि आपण यास परत आठवण्याच्या बाबतीत कधीच चूक करीत नाही तर काही विशिष्ट माहिती काही विशिष्ट कालावधीनंतर महत्त्वपूर्ण नसू शकते उदाहरणार्थ तुम्ही एक कविता आठवली कारण ती तुमच्या परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांपैकी एक होती तुम्हाला माहिती आहे की ही केवळ एक कविता आहे जी केवळ तुमच्या परीक्षेत यशस्वीरित्या गुण मिळवण्याच्या हेतूनेच लक्षात ठेवण्यात आली होती आणि म्हणूनच हे नंतर विसरून जाण्याची शक्यता खूप जास्त असते जर तुम्ही तुमच्या वहीतील लिहिलेले प्रश्न आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला हेही आठवते कि शिक्षकांनी कुठे लाल अक्षराने दर्शविलेले आहे हे देखील तुम्हाला आठवते किकुठे पान उलटवलेले आहे स्वल्पविराम पूर्णविराम यापैकी अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला आठवतात आणि काही दिवसांनी तुम्ही ह्या भर दिलेल्या गोष्टी विसरू लागतात आणि काही काळाने तुम्हाला त्यापैकी काही देखील आठवत नाही बरोबर आता हे स्पष्ट करण्यासाठी या सर्व थिअरीचा उपयोग केला जाऊ शकतो क्षय ही प्रक्रिया एका दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण देते संकेत अवलंबित विसरणे हे भिन्न दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देते साठवणूक यंत्रणा आता त्यास भिन्न दृष्टिकोनातून स्पष्ट करते आणि हस्तक्षेप थिअरी त्यास भिन्न दृष्टिकोनातून स्पष्ट करते परंतु या सर्व गोष्टी म्हणजे चार थिअरी मुळात लोकांचे विस्मरण का होते हे स्पष्ट करतात आता आपण त्यापैकी एक उदाहरण पाहू या प्रथम हे समजून घ्या की हर्मन एबिंगहॉस हे पहिले मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी विसरण्यावर प्रयोग केले होते आणि मुळात त्यांनी काय केले तर त्यांनी पुन्हा अर्थहीन शब्दलेखन केले ठराविक कालावधीत लोक किती विसरतात हे पाहण्याचा प्रयत्न केला ठीक आहे म्हणजे विसरणे वास्तविकतेत वेळेचे कार्य होते हे घटत्या स्मरण शक्तीच्या बाबतीत प्रायोगावरून सिद्ध केले होते आता हा वक्र आहे ज्याला विसरण्याचा वक्र असे म्हटले जाते आणि एबिंगहॉसने या वेगळ्या वक्राची मांडणी केली आहे आता मुळात त्यांनी काय केले तर y अक्षावर त्यांनी धारणा मोजली आणि x अक्षावर किती दिवस माहिती संग्रहित केली जाते किंवा किती माहिती विसरली जाते हे मोजले लक्षात घ्या की ते या अभ्यासासाठी मूर्खपणाची अक्षरे वापरत होते म्हणून हा अर्थपूर्णपणा आधीच घेण्यात आला होता कि लक्षात ठेवण्याच्या सर्व वस्तूंना काहीही अर्थ नाही आता ही सर्व अर्थ नसलेली माहिती आहे प्रत्यक्षात किती गोष्टी विसरल्या जातात आणि हे तेच आहे जे एबिंगहॉस शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यांना काय सापडले तर जवळजवळ २० मिनिटांनंतर माणसांनी 47 माहिती गमावली तर 1 तासानंतर 53 माहिती विसरली नऊ तासांनी 56 माहिती विसरली एका दिवसानंतर 66 दोन दिवस 72 सात दिवसानी 75 आणि एका महिन्यानंतर आपण 79 माहिती विसरली आता आपण हा वक्र पाहिला तर तुम्हाला एक अतिशय मनोरंजक घटना लक्षात येईल पहिल्या काही मिनिटांमधील तोटा खूप जास्त होतो आणि हळूहळू हे स्थिर होण्यास सुरवात होते म्हणजे एक तास किंवा 60 मिनिटांपासून ते 9 तासांपर्यंत फक्त 3 अधिक माहिती विसरली जाते ठीक आहे याउलट सुरवातीच्या 20 मिनिटांत किती मोठ्या प्रमाणात म्हणजेच 47 माहिती विसरली जाते 20 ते 60 म्हणजे मधल्या 40 मिनिटांत अगदी थोडी म्हणजे 6 माहिती विसरली जाते आणि पुढच्या 9 तासात फक्त 3 माहिती विसरली जाते आणि पुढच्या पूर्ण दिवसात म्हणजेच 24 तासात 10 माहिती विसरली जाते म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जाणवेल कि आता खूप कमी प्रमाणात माहिती विसरली जाते आहे म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या शेवतीपर्यंत 72 माहिती विसरली जाते तर सातव्या दिवसी 75 माहिती विसरली जाते म्हणजे पुढच्या 5 दिवसात आपण केवळ 3 माहिती विसरतो हे मुळात तुम्हाला एक जाणीव देते ठीक आहे प्रत्यक्षात मानवाच्या बाबतीत काय घडते तर प्रारंभिक टप्प्यात आपण मोठ्या प्रमाणात माहिती विसरतो आणि नंतर विसरण्याचे प्रमाण स्थिर होत जाते आणि वेळेनुसार आपण सात दिवसांचा एक आठवडा पूर्ण करतो आपल्याला जाणवते कि माहिती आता मोठ्या प्रमाणात स्थिर झाली आहे ठीक आहे विसरण्याचे प्रमाण थोडे आहे ते अजूनही स्थिर आहे अशा प्रकारे आपण विसरण्याच्या संदर्भात जे काही बोललो त्याचा शेवट करूया परंतु आपण एबिंगहॉस बद्दल बोलत होतो त्यामुळे आपण एक गोष्ट समजून घेऊ या धारणेच्या प्रक्रियेत आपण किती माहिती साठवून ठेवू शकतो हे समजून घेण्यासाठी एबिंगहॉस ने एक सूत्र देखील दिले आहे म्हणून त्याला विसरणे किंवा साठवण्याची पद्धत म्हणतात म्हणजे त्यांनी जे सांगितले होते ते म्हणजे असे की तुम्ही मुळात शिकण्यासाठी किती वेळ घेता आणि नंतर नवीन शिकण्यासाठी घेतलेला वेळ वजा केला म्हणजे तुम्ही माहिती शिकलात ती लक्षात ठेवली आता ते विसरले आहात तुम्ही पुन्हा ते आठवण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणजे शिकण्यासाठी घेतलेला वेळ आणि नंतर शिकण्यासाठी लागलेला वेळ याला मुळात शिकण्यासाठी लागलेल्या वेळेने भागले आणि त्याला तुम्ही 100 ने गुणले तर यालाच एबिंगहॉसची साठविण्याची पद्धत म्हणून ओळखली जाते कारण तुम्हाला जाणवेल की तुमचा बराच वेळ वाचला आहे आपण जेव्हा विस्ताराबद्दल बोलत होतो आणि तेथे उत्स्फूर्त पुनर्प्राप्तीचा संदर्भ घेतला तेव्हा देखील आपण बोललो कि एकदा विस्तार होण्यास सुरवात झाल्यास उत्स्फूर्त पुनर्प्राप्तीची प्रक्रिया खूप वेगवान होते जरी चाचण्यांची मालिका घेण्यासाठी प्राणी घेतले तरी मूळ माहिती शिकण्याची गती अधिक होते ठीक आहे त्यानंतरच्या शिकण्यासाठी खूप कमी प्रयत्न करावे लागतात म्हणजेच स्मृतीच्या बाबतीतही असेच आहे आणि म्हणूनच पुढच्या टप्प्यात माहिती घेण्यासाठी लागलेला वेळ हा माहिती लक्षात ठेवण्यासाठी लागलेल्या वेळेपेक्षा भिन्न असेल ठीक आहे आणि हेच विसरण्याच्या प्रक्रियेत एबिंगहॉसचे योगदान आहे म्हणून आपण आतापर्यंत काय चर्चा केली आहे तर आपण स्मृती प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे याबरोबरच आपण विसरण्याची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आता स्मृतीचे महत्त्व समजून घेणे आणि अर्थातच आपल्या सर्वांना विसरून जाण्याचे सौंदर्य स्वीकारणे नेहमीच त्या परिस्थितीची कल्पना करेल जिथे गोष्टी लक्षात ठेवण्याची वैयक्तिक क्षमता वाढली पाहिजे तर चांगल्या स्मृतीसाठी कोणत्या सूचना आहेत आपण यावर अत्यंत संक्षिप्तपणे चर्चा करूया त्यासाठी चार पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो एकतर आपण जास्त शिकलो किंवा आपण इतर तीन तंत्रे वापरली म्नेमोनिक्स ची पद्धत लोकसची पद्धत आणि नंबर पेग तंत्र वापरतो म्हणून आपण पुढची काही मिनिटे आपल्या पद्धतींबद्दल चर्चा करू ज्या आपल्या स्मरणशक्ती वाढवू शकतील आणि तुम्ही त्यांचा प्रयोग करुन पहा मुळात जास्त शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेचा अर्थ असा आहे की आपण संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित होईपर्यंत त्याची पुनरावृत्ती करत राहतो ठीक आहे म्हणजे हे बर्याचदा पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा वेगळे काही नाही म्हणजे तुम्ही हे अधिक शिकून घ्याल आणि तुम्ही अनेकदा पुनरावृत्ती केल्यामुळे आपोआप माहिती अधिक स्वयंचलित होते स्मरणशक्तीची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित होते हे अतिशिकण्याचे मध्य आहे परंतु लक्षात ठेवा की अतिशिकणे ही एक खूप थकविणारी प्रक्रिया आहे ठीक आहे चला इतर बुद्धिमान पर्यायांचा विचार करूया म्नेमोनिक्स ही आणखी एक मनोरंजक पद्धत आहे म्नेमोनिक्सची साधने ते मुळात लक्षात ठेवण्यास सुलभ बांधणी संबद्ध करून आपल्या स्मृतीस मदत करतात आणि हातातील कार्य म्नेमोनिक्सची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे यमक आणि जिंगल्स होय मी तुम्हाला यमकांच्या पुनआवृत्ती शिवाय दुसरे उत्तम उदाहरण देऊ शकत नाही परंतु एक मनोरंजक अनुभव मी आपल्याला सांगू शकतो मी विद्यार्थी असण्याच्या काळात माझा तत्वज्ञानाचा एक मित्र होता आणि तो संपूर्ण पुस्तक एकमेकांना जोडून आठवत असे आणि ज्याला आपण तात्विक दृष्टिकोनातून थिअरीचे मूळ मुद्दे जोडणे आणि बसविणे असे म्हणतो आणि थिअरी या नर्सरीच्या गाण्यांमध्ये बसविणे होय म्हणजे जर तुम्हाला "जिंगल बेल जिंगल बेल जिंगल आल द वे" आठवत असेल तर तो फक्त असेच करेल की त्या मोठ्या मोठ्या सिद्धांताना अशा गाण्यांमध्ये मांडेल आणि तुम्ही फक्त त्या कवितेची आठवण करा कारण तुम्ही ते आधीपासून लक्षात ठेवले होते आणि आता हे संकेत वापरुन मोठ्या थिअरी पुन्हा आठवल्या जाऊ शकतात ठीक आहे जरी कोणतीही कविता आणि जिंगल्स मुख्यतः तोंडी असतात परंतु आपण यमक आणि जिंगल्सच्या दृश्य आणि ध्वनी विषयक स्वरुपाचा विचार करू शकतो आपण त्यावेळी हे वेगळे उदाहरण पाहिले आता आई आपल्या मुलाला हेच गाणे कसे म्हणायचे याचा प्रसंग आठवते त्या संदर्भात आपण हे उदाहरण पाहू परंतु आता आपण तोच व्हिडिओ पुन्हा चालू करू आणि मुले गाणी कशी शिकतात ते पाहू एखादा मुलगा कविता कशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो हे पाहण्यासाठी ही क्लिप पहा आता आपण दोन पद्धतीची चर्चा केली बरोबर एकतर तुम्ही अधिक शिकतात किंवा तुम्ही आधीच काही गाणे आणि जिंगल्स लक्षात घेतले म्हणून तुम्ही आधीच्या गाण्यांवर आणि जिंगल्सवर नवीन माहितीचे गाणे व जिंगल्समध्ये रुपांतर करतात आणि त्यामुळे तुमच्याकडे चांगली स्मृती असते तिसरे स्वरूप जे आपली माहिती पुन्हा संचयित करण्याची क्षमता वाढवते ते म्हणजे लोकसची पद्धत होय आता येथे काय होते तर तुमच्याकडे आधीपासून आठवणीत असलेल्या गोष्टी असतात ठीक आहे उदाहरणार्थ समजा की तुमच्या महाविद्यालयाची इमारत तुमच्या शाळेची इमारत तुमचे कार्यालय ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे माहित असते की तुम्हाला कोठे जायचे आहे कसे जायचे आहे कॉरीडॉर कसा आणि कोणत्या मार्गाने पुढे जातो आणि आता एकदा तुमच्याकडे जागेची स्मरणशक्ती झाली की आपण ते नवीन माहितीशी संघटीत करतो जे आपण लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे म्हणजे उदाहरण म्हणून समजा जर तुमच्याकडे शब्दांची यादी आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायाचे आहे तुम्हाला जे काही करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला ते त्या जागेशी संघटीत करायचे आहे आता इमारती मधील प्रमुख ठिकाणे गेट कॉरीडोर ठीक आहे पहिला दरवाजा तपकिरी दरवाजा तसच हिरवळ म्हणजे तुम्ही जे सर्व काही करता ते म्हणजे तुम्ही मानसिक विचार करता आणि आता तुम्ही या शब्दाच्या दृश्य प्रतिमेच्या माध्यमातून त्या ठिकाणाचा मानसिक विचार करा ठीक आहे आणि तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की त्या मानसिकतेतून तुम्ही हे शब्द शोधून काढत रहा असे करणे म्हणजे तुम्ही अगदी त्या जागेवरुन चालत आहात आणि अशा मानसिक प्रक्रियेमध्ये दुसऱ्यांदा विचार करणे असते ठीक आहे जेव्हा तुम्ही मुख्य गेट पाहता तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे ते आठवते हिरवे गेट तपकिरी गेट डावे वळण उजवे वळण अशा ज्याही महत्वाच्या जागा आहे ज्या तुम्हाला माहित आहेत मानसिक विचारातील सर्व महत्त्वपूर्ण चिन्हे आता भिंतीच्या दृश्य प्रतिमेशी संबंधित होतात आणि यामुळे तुम्हाला खूप मोठी मदत होते वास्तविकतेत ज्या व्यक्तीची सर्वात चांगली स्मृती क्षमतेसाठी गिनीज बुकमध्ये नोंद आहे त्याला जर तुम्ही काम करताना पाहिले तर तो जे करतो त्यासाठी हेच तंत्र वापरतो आणि शेवटची पद्धत जी स्मृती वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकते तिलाच नंबर पेग तंत्र असे म्हणतात आता नंबर पेग तंत्र एक अतिशय मनोरंजक तंत्र आहे तुमच्याकडे तुम्हाला दिलेली माहिती आहे आणि ही संपूर्ण माहिती जी तुमच्याकडे आहे त्यास तुम्हाला नंबर मध्ये रूपांतरीत करायचे आहे त्या संख्या आहेत आणि नंतर त्यामध्ये गोष्टीच्या स्वरूपात आणखी दुवा साधला आहे आणि नंतर तुम्ही कथा आठवतात आणि तुम्हाला संपूर्ण माहिती आठवते तुमच्या स्क्रीनकडे पहा तुम्हाला एक हंस दिसत आहे आणि आता तुम्ही हे तुमच्याकडे असलेल्या मानसिक प्रतिमेवरून समजून घेऊ शकतात आणि ती मानसिक प्रतिमा आता तुम्ही दोन भागांमध्ये रूपांतरित करतात त्याचप्रमाणे तुमच्याकडे आधीपासून स्मृती यंत्रणेमध्ये असलेल्या सर्व रूपांमध्ये दिसते तुम्ही याला नंबर मध्ये रूपांतरित करू शकता आणि तुम्ही जेवढे चांगले याला गाण्यांमध्ये जुळवतात तेवढे तुम्ही यशस्वी होतात आता एक उदाहरण घेऊया मी तुम्हाला एक नंबर आठवणीत ठेवण्यास सांगितले ठीक आहे आणि ही संख्या 359924 आहे ही संख्या आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायाची आहे आणि हे तुम्हाला माहित आहे तुम्हाला आठवत असेल आपण हा प्रयोग केला होता जेव्हा आपण भाग पाडणे पाहत होतो तेव्हा आपण असे म्हटले होते की तुम्ही माहितीचे विभागणी करता जर तुम्ही तीन भाग केले किंवा चार भागांत विभागणी केली आणि अशा प्रकारे आपण आपली अल्पकालीन साठवणुकीची क्षमता वाढवू शकतो आता आपण नंबर पेग तंत्राबद्दल बोलत आहोत आणि कल्पना करा की हे नंबर आहेत जे तुम्हाला दिले आहेत आणि तुम्हाला सांगितले आहे कि तुम्ही ते लक्षात ठेवा 359924 आणि हे चालूच राहिल आता या आकड्यांना पेग मध्ये रूपांतरित करा आणि नंतर एक कथा तयार करा म्हणजे 3 हा ट्री साठी यमक शब्द असेल 5 हा यमक शब्द हीव साठी असेल 9 हा लाईन 2 शू 4 डोर साठी असेल ठीक आहे म्हणजे हे मूलतः यमक शब्द म्हणून ओळखले जातात आणि आता तुम्ही काय करता म्हणजे या आकड्यांना तुम्ही पेगमध्ये रूपांतरित करता आणि नंतर तुम्ही एक गोष्ट बनवता आता तुम्ही या प्रतिमेकडे पहा म्हणजे आता तुम्ही जे काही केले ते येथे एक झाड केले आहे ठीक आहे म्हणजे हे 3 आहे 5 हीव आहे 9 लाईन आहे 2 शू आहे आणि 4 हे डोर आहे ठीक आहे म्हणजे चला आता पुन्हा या गोष्टीकडे पाहूया आपल्याला जे नंबर दिलेले होते ते 359924 हे आहेत म्हणजे 3 ट्री होते म्हणून तुम्ही एक झाड बनविले 5 हीव होते म्हणून आपण झाडाला हीव जोडले आहे येथे दोनदा 9 आहे म्हणून आपण दोन लाईन काढल्या आणि आता तुम्ही त्या झाडावरुन पाहत आहात 2 मधमाश्या पोळ्याच्या दारापासून प्रवेश करत आहेत आणि नंतर शूकडे जात आहेत म्हणून एक झाड आहे ज्यावर पोळ्यातून दोन रेषेत मधमाश्या शू च्या डोरमधून उडत आहेत म्हणूनच आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की पोळ्याच्या दोन मधमाशा असलेल्या झाडाची कल्पना करणे अगदी सोपे आहे दरवाजाद्वारे सरळ रेषेत प्रवेश करतात आणि नंतर शूमध्ये जातात याला नंबर पेग तंत्र म्हणून ओळखले जाते माहितीचा एक मोठा हिस्सा ठीक आहे तुम्ही काय करता हे नंबर पेगमध्ये रूपांतरित केले करतात आणि या पेगला पुढे कथेमध्ये रुपांतरित करण्यासाठी जोडतात यामुळे एक मानसिक प्रतिमा तयार होते जी आपल्याला या नंबरची लवकर आठवण करून देण्यात मदत करते म्हणून याला नंबर पेग तंत्र म्हणतात आणि यासह आपण स्मृती या विषयावरील आपल्या चर्चेचा शेवट करणार आहोत फक्त थोडक्यात आपण स्मृतीच्या तीन रचनांबद्दल बोलू जाणीव अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृती या होय आणि दीर्घकाळाच्या बाबतीत आपण निश्चितच दीर्घ मुदतीच्या स्मृतीचे भिन्न भिन्न स्वरुप समजून घेण्यासाठी बराच वेळ दिला आहे ती म्हणजे सिमेंटीक स्मृती होय आपण एपिसोडिक स्मृतीबद्दल बोललो तेथे आपण हे देखील वर्गीकृत केले आहे आय विटनेस आणि फ्लॅश बल्ब अशा दोन महत्त्वाच्या वेगळ्या प्रकारच्या आठवणी असू शकतात आणि मग आपण आपल्या जीवनात लक्षात घेतलेल्या कार्यपद्धतीकडे पहिले आपण म्हटलो की स्मृतीचे प्रक्रियात्मक आणि घोषित स्मृती अशा दोन प्रकारात विभागणी केली जाऊ शकते ज्याला स्मृतीचे सुस्पष्ट आणि निहित घटक देखील म्हटले जाते आपण विसरण्याबद्दल बोललो आणि आता आपण शेवटी स्मृती वरील आपल्या चर्चेचा शेवट करण्याचा प्रयत्न करीत आहोत की एखाद्या व्यक्तीला अधिक माहितीची साठवणूक करण्याची संपूर्ण क्षमता वाढविण्याची संभाव्य तंत्रे आहेत आणि लोकसची पद्धत किंवा नंबर पेग तंत्र यासारख्या हुशार तंत्राचा वापर करून अधिक माहिती साठवता येते जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा आपण एका नवीन संकल्पनेबद्दल बोलू आणि ती नवीन संकल्पना भावना असेल म्हणून आपण संवेदना समज शिकणे स्मृती यापासून सुरुवात केली आणि आपण मनुष्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण गुणांपैकी एकाकडे येऊ मानवी भावना ही आपल्या पुढील व्याख्यानांची मालिका असेल